तर या नॉन लिनिअरिटीचा अभ्यास करण्यासाठी साधा संख्यात्मक प्रयोग करणार आहोत ठीक आहे अगदी सोपा संख्यात्मक प्रयोग तो प्रयोग काय आहे हे माझे डोमेन डी आहे माझ्या डोमेन डी मध्ये फक्त दोन ऑब्जेक्ट्स आहेत ठीक दोन ऑब्जेक्ट्स आणि यापुढे मी माझे आयुष्य सुलभ करण्यासाठी गृहित धरत आहे की मला या वस्तूंची बाउंड्रीज माहित आहेत मी माझे आयुष्य खरोखर सोपे बनवणार आहे मला स्वतला दोन व्हेरिएबल्स मध्ये मर्यादित ठेवायचे आहे कारण आपण असे का करतो कारण मी द्विमितीय ची कल्पना करु शकतो दहामितीय ची नाही तर मी स्वत ला द्विमितीय पर्यंत मर्यादित करू इच्छितो तर आता मी काय करावे ही माझे डी आहे ही माझी दोन व्हेरिएबल्स समस्या आहे तर माझा कॉन्ट्रास्ट एक्स साधा आहे आणि मी काय करू शकतो मी हे एक्स च्या वेगवेगळ्या मूल्यांसाठी प्लॉट करू शकतो फक्त एक पॅराबोला आहे हे पहाण्यासाठी आणि तेथे बरेच पॅराबोलाआहेत आणि ते द्विमितीय मध्ये आहेत तर माझ्याकडे एक रेष नाहीपरंतु एक पृष्ठभाग असेल इतकेच नव्हे तर मी ग्रेडीयंट्सची दिशा देखील बघू शकतो बरोबर ग्रेडीयंट्सची दिशा मला काय सांगेल हे स्पष्टपणे जास्तीत जास्त बदल करेल आणि हे मला सांगेल की जर मी केले तर उदाहरणार्थ ग्रेडीयंटडिसेंट अल्गोरिदम शोध कोणत्या दिशेने जाईल तर दोन सोपे ग्रेडीयंट्स आहेत मी मागच्या पानापासून विचार करू शकतो एक म्हणजे मी स्थिर आहे असे गृहीत धरून याचा ग्रेडियंट घेऊ शकतो तर हा एक सोपा ग्रेडियंट आहे म्हणून याला मी लिनिअर ग्रेडियंट म्हणतो किंवा मी शूर होऊन या एक्स्प्रेशन चा ग्रेडियंट घेऊ शकतो आणि त्याला नॉन लिनिअर ग्रेडियंट म्हटले जाईल अर्थात नॉन लिनिअर तंतोतंत आहे परंतु ते संगणकीय दृष्ट्या अत्यंत कंटाळवाणे आहे तर पुढच्या संख्याशास्त्रीय प्रयोगात मी हे शिकणार आहे ठीक आहे म्हणून मी असे म्हणत आहे की मी स्थिर आहे असे गृहीत धरून म्हणजेच माझा ग्रेडियंट मी चा ग्रेडियंट घेत आहे याचा अर्थ स्थिर आहे म्हणून जेव्हा मी ग्रेडियंट घेतो तेव्हा फक्त एक्स अवलंबून असलेल्या टर्म्सचा हा असतो आणि नॉन लिनिअर म्हणजे येथे एक्स चे फंक्शन आहे विद्यार्थीः जर मी सुरु ठेवले तर वेळ पहा 0२५0 तर डिटर्मिनन्ट साठी ही प्रणाली २ एकसमान आहेत काही माध्यमामध्ये २ एकसमान ऑब्जेक्टआणि त्यांची परमिटिव्हिटी आणि आहे तर मी काय म्हणत आहे की या संपूर्ण ऑब्जेक्टची परमिटिव्हिटी आहे एक पिक्सेल नाही परंतु ही संपूर्ण निळे ऑब्जेक्ट आहे विद्यार्थी ठीक आहे आणि ही संपूर्ण चौरस ऑब्जेक्ट आहे ही दोन व्हेरिएबल्स आहेत विद्यार्थी तर बाकीचे तर आपण म्हणत आहात की कॉन्ट्रास्ट वेक्टर प्रत्यक्षात या संपूर्ण पिक्सलच्या संख्येच्या आकाराचा असावा विद्यार्थीः वेळ द्या ०३२२ हे यासारखे कसे असावे तर खरं तर हे वास्तविक एक्स सह खूप लांब वेक्टर असतो अशाप्रकारे हा कॉन्ट्रास्ट वेक्टर असला पाहिजे परंतु जर माझे आयुष्य सुलभ कसे करावे हे मला माहित असल्यास मी आपल्याला ही अतिरिक्त माहिती देणार आहे की हा संपूर्ण ऑब्जेक्ट हा आहे हा संपूर्ण ऑब्जेक्ट आहे तर मी हे काही मेट्रिक्सच्या स्वरूपात लिहू शकतो जे १ आणि 0 गुणिले आहे जर हा आकार असेल हा आकार असेल तर आणि मला हे मेट्रिक्स मिळू शकते ज्यामध्ये योग्य ठिकाणी १ आणि 0 आहेत तर हे मला मिळाले तर मी फक्त दोन व्हेरिएबल्स बरोबर काम करतो तर हा एम मॅट्रिक्स नंतर येथे गुणला जाईल म्हणून या प्रकारच्या युक्त्या आपण समस्या अधिक दृश्यात्मक बनविण्यासाठी करतो नाहीतर आपण जाणता की आपण फक्त हात वर कराल आणि एन व्हेरिएबल्स म्हणाल मी त्याची कल्पना देऊ शकत नाही की आपल्याला अंतर्ज्ञान प्राप्त होणार नाही विद्यार्थी मग ते तीन व्हेरिएबल असतील बरोबर तिसरा व्हेरिएबल कोणता विद्यार्थीः माध्यम परमिटिव्हिटी 0 लक्षात ठेवा विद्यार्थी बरोबर तर हे निर्वात पोकळी असल्यास मला जे दिले गेले आहे ते मी ते शोधण्याचा प्रयत्न करणार नाही विद्यार्थी हो करू नका तर बघा प्रश्न असा आहे की जर याचा संपूर्ण सामान्यतेने अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला रक्त बनवावे लागेल तुम्हाला सर्व काही करावे लागेल तर आपण तसे व्हाल एक अतिशय गुंतागुंतीची समस्या निर्माण करा आणि अंतर्ज्ञानची कोणतीही समस्या घेऊ नका तर आपण एक सोपी समस्या सोडवत आहोत जिथे आम्हाला या सर्व गोष्टींबद्दल माहिती आहे या दोघांशिवाय हे सर्व कठीण जाईल तर आपण याची कल्पना करूया म्हणूनच मी फक्त दोन व्हेरिएबल्स सांगत आहे विद्यार्थी तर सर सुरुवातीला आम्हाला हे माहित असते की आपल्याला चे मूल्य माहित नाही आपल्याला चे मूल्य माहित नाही विद्यार्थी आपल्याला माहित नाही आपल्याला चे मूल्य माहित नाही म्हणून ते काय आहेत हे शोधण्यासाठी हि मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे की स्क्याटर्ड फील्ड एस सोबत उत्तम करार देते तो प्रयोग आहे तर तुम्हाला बरीच प्राधान्य माहिती दिली गेली आहे ऑब्जेक्ट्सची जागा ते एकसमान आहेत त्याशिवाय इतर काहीही नाही ही वस्तुस्थिती प्राधान्य माहितीचे ते परिपूर्ण उदाहरण आहे विद्यार्थी तर आपण काय गृहीत धरत आहोत स्थिर स्थिर गृहीत धरणे म्हणजे याचा अर्थ असा की मी हे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन पाहतो आणि मी त्याचा ग्रेडियंट घेतो मी स्थिर आहे आणि एक्स चे फंक्शन हे गृहीत धरतो तर मग हे एक लिनिअर फंक्शनलआहे तर ग्रेडियंट घेणे हे अगदी सोपे आहे स्थिर गृहीत धरणेचा हा अर्थ आहे विद्यार्थीः पण कोणता यू स्थिर नसतो तो स्थिर नाही तर मी असे करतो की मी स्थिर आहे असे गृहीत धरतो त्या पुनरावृत्तीवर राहून नवीन एक्स शोधतो त्यामुळे मी एक्स पासून मिळवतो तो स्थिर आहे असे गृहीत धरतो इथे आत ठेवतो ग्रेडियंट शोधतो जे मला एक्सचे एक नवीन मूल्य देते मी प्लग इन करतो आणि एक नवीन मिळवतो ते परत ठेवतो तो स्थिर ठेवतो तर हे काम एखाद्या गरीब माणसासारखे आहे आदर्शपणे आपण काय करावे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे की हे एक्स चे फंक्शन आहे तर इथे सर्व काही ठेवले आणि मी याला नॉन लिनिअर म्हणत आहे तर ही दोन भिन्न प्रकरणे आहेत ठीक तर आता काय होते ते पाहूया तर आम्ही समस्या व्यवस्थित सेट केली आहे आता काय होईल ते पाहूया तर मी जे प्लॉट करत आहे ते म्हणजे या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनचे मूल्य माझे अक्ष काय आहेत चला तर मग डावीकडची बाजू पाहूया ही कमी कॉन्ट्रास्टची समस्या आहे आहे तर गडद निळा रंग सर्वात कमी मूल्याशी संबंधित आहे आणि पिवळा रंग कॉस्ट फंक्शनच्या सर्वाधिक मूल्याशी संबंधित आहे तर मी हे कंटूर प्लॉट दाखवत आहे तर ते टेकडीच्या टोपोग्राफिक नकाशासारखे आहे तर पिवळे मूल्य शिखर आहे निळे मूल्ये दऱ्या आहेत आणि हे बाण आपल्याला काय दाखवत आहेत हे बाण आपल्याला ऋण ग्रेडियंटची दिशा दाखवत आहेत कारण मला नेहमी ऋण ग्रेडियंटच्या दिशेने जायचे आहे ती सर्वाधिक उतरण आहे जी मला मिनीमाकडे घेऊन जाते तर आपण येथे लक्षात घ्या की जर मी मूळपासून सुरुवात केली बॉर्न अप्रॉक्सिमेशनच्या अंदाजे मी जवळजवळ अर्ध्या बरोबर उत्तरात पडतो जर एक मी एक एक सुरुवात केली असती तर परंतु मी अजूनही योग्य दरीत जातो परंतु तरीही मला योग्य उत्तर मिळते का हो कारण या प्रदेशात सर्व ग्रेडियंट्स मला योग्य दरीत घेऊन जात आहेत तर इथे जसे माझ्याकडे एक दरी आहे मग मी इथून सुरु झालो तर काय होईल हे बाण इथून परत मला मार्गदर्शन करतील तर तेथे फक्त एकच दरी आहे मी त्या दरीच्या आसपास कुठेही सुरुवात केली मी बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो दुसरीकडे समजा मी नाही असे म्हटले की नाही मी माझा शोध असे समजू की ६६ सुरु करणार समजा की मी येथून सुरुवात केली आहे तर ग्रेडियंट्स कुठे नेत होते विद्यार्थीः संदर्भ वेळ 0८३० ते मला इथून काही विचित्र दिशेने घेऊन जातात आणि नंतर येथे ग्रेडियंट्स खूप लहान होतात वेक्टरची लांबी ही ग्रेडियंटचे परिमाण असते तर मी येथे पोचलो आणि परिमाणात काय होते मी यापुढे जाऊ शकत नाही ग्रेडियंट 0 आहे परंतु कॉस्ट फंक्शनचे मूल्य काय आहे ते किमान नाही तर जिथे आपण सुरुवात करता ते महत्त्वाचे आहे कारण आता नॉन लिनिअर ऑप्टिमायझेशन समस्या आहे परंतु मी 0 जवळ कोठेही सुरुवात केली याबद्दल फार कडक नाही मी अचूक उत्तरापर्यंत पोचतो आता आपण आणखी एक समस्या घेऊ येथे येण्यापूर्वी आपण येथे थोडक्यात याचा सारांश करू तर कमी कॉन्ट्रास्ट ऑब्जेक्ट साठी आपण कोठून प्रारंभ करता याने काही फरक पडत नाही आणि आपण योग्य उत्तरास पोचता कारण खरी मिनीमा आणि ग्लोबल मिनिमा ओरिजन च्या अगदी जवळ आहेत तर मी पासून प्रारंभ केला असल्यास किंवा त्याच्या आसपास मी अचूक उत्तरापर्यंत पोचतो विद्यार्थी जर आपण ० ८ च्या आसपास प्रारंभ केला मी ०८ ला प्रारंभ केला असेल तर मी चुकीचे उत्तर वापरतो जे बरोबर आहे आणि इतर अनेक बिंदू मी ८१ प्रारंभ केले तर मी चुकीच्या उत्तरापर्यंत पोचतो तर यामध्ये बरीच क्षेत्रे आहेत जी मला चुकीच्या उत्तराकडे नेतील परंतु बॉर्न अप्रॉक्सिमेशनच्या सिद्धांताने हे साहित्य सुरू झाले आहे ते नेहमीच ला प्रारंभ करतात तर ते नेहमीच योग्य उत्तरापर्यंत पोहोचतात तर त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले आणि मग त्यांना समजले की अरे आपल्याला माहित आहे की वास्तववादी ऊतकांना कॉन्ट्रास्टची फार लहान मूल्ये असणे आवश्यक नाही परंतु पद्धती अपयशी ठरत आहेत कारण आपण एक सोपी द्विमितीय समस्या केली आहे कारण हे अयशस्वी होईपर्यंत आपण हे पाहू शकता हे अयशस्वी होत आहे कारण त्या दरम्यान बरीच शिखरे आणि दऱ्या आहेत ज्यामुळे आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही आणि उजवीकडील पुढील समस्येमध्ये आपण ते पाहू शकतो की बरोबर उत्तर आहे की नाही बरोबर तर अचूक उत्तर सेटिंगआहे जर ला प्रारंभ केला तर काय घडेल विद्यार्थीः आपत्ती आपत्ती बरोबर मी खाली जात आहे मला ऋण मूल्ये मिळणार आहेत तर आता अशी आशा नाही मला माहित नाही की मी येथून प्रारंभ केल्यास कोणत्याही अशा बिंदूपासून सुरूवात केली तर कोठे सुरू करावे मी खाली जात आहे मी येथे प्रारंभ करत असल्यास आणि मी येथे पोचलो ग्रेडियन्ट 0 आहेत बरोबर तर हि आकृती तयार करण्याचे बरेच संगणकीय काम आहे जे मी माझ्या समजण्याला मदत करण्यासाठी हि आकृती करीत आहे विद्यार्थी हे आहे हि आकृती च्या मूल्यांचा द्विमितीय प्लॉट आहे विद्यार्थीः त्या x 1 x 2 बद्दल बद्दल जेथे सत्य आहे आणि त्या अनुरूप आहे आणि आता भिन्न भिन्न मूल्ये आहेत आणि किंमतीची कॉस्ट फंक्शन मूल्ये कशासारखे दिसते तर वास्तविक जीवनात मी यात कधीही प्रवेश होणार नाही कारण सर्व प्रथम ही एक १0000 व्हेरिएबल समस्या असू शकते तर मी १0000 परिमाण ची कल्पना कशी करू विद्यार्थी हो हे फक्त त्यासाठीच आहे विद्यार्थी समजा या प्रकरणात आपण काहीतरी वेगळे हो या प्रकरणात मला फक्त अर्ध्यापासून बनवायचे होते मी तयार केले आणि मी खूप संकटात सापडलो आहे माझ्याकडे कुठे जायचे हे जाणून घेण्याचा चांगला मार्ग नाही थांबा ते आहे तर ती येथे एक मोठी समस्या आहे केवळ मी हे येथे डोमेन कोठूनही सुरू केले तरच आपणास माहित आहे कि मी येथे या समस्येवर खाली उतरतो म्हणूनच मला काही प्राथमिक माहिती हवी आहे विद्यार्थीः आम्ही तंतोतंत छान प्रमेय करतो तर आपले मशीन लर्निंग चे सर्व वजन आणि आपल्याला डीप लर्निंग माहित आहे आणि त्या सर्वांना या बाबतीत लागू केले जाऊ शकते जेथे मध्ये कसे जायचे हे सांगण्यासाठी बर्याच डेटामधून योग्य दरी कोठे असू शकते हे जाणून घेण्यासाठी यामुळेच ही एक अतिशय आव्हानात्मक संशोधन समस्या आहे आणि वास्तववादी उती वास्तववादी जमिनीखालच्या खाणी आहेत आणि त्या सर्वांचा उच्च कॉन्ट्रास्ट असेल तर म्हणूनच आपल्याला या समस्येसह जगावे लागेल जशी एक सूचना होती तशीच येथे अं उदाहरणार्थ येथे आपण बनवले गेले आहोत तर ही होती आणि हीच एक आव्हानात्मक समस्या होती आता हा कॉन्ट्रास्ट म्हणून परिभाषित केला गेला आता ही एक सोपी व्याख्या आहे कॉन्ट्रास्टची खरी व्याख्या प्रत्यक्षात अशी आहे परंतु पार्श्वभूमी वरच्या माध्यमांची परमिटिव्हिटी आहे तर पार्श्वभूमी माध्यम निर्वात पोकळी होते हे होते परंतु जर मला माहित असेल की खरी परमिटिव्हिटीअंदाजे या उच्च श्रेणीत असतील तर मी काय करू शकतो मी माध्यमांना काही प्रकारचे मॅचिंग द्रवाने किंवा मॅचिंग मटेरियल ने भरू शकतो अशी मी घेऊ शकतो उदाहरणार्थ 5 सारखे काहीतरी सांगा मग मग कॉन्ट्रास्ट काय होईल त्यामुळे हे ३ ५५ होईल आणि हे ७ ५५ होईल त्यामुळे या सर्व लहान संख्या आहेत वजा सर्व संख्या आहेत ऋण तर माझी समस्या कमी झाली आहे मी या समस्येचे प्रतिचित्रण केले आहे त्याप्रमाणे मी परमिटिव्हिटी लहान केली आहे परंतु बर्याच वेळा हे शक्य होणार नाही कारण मी इच्छाशक्तीवर द्रव तयार करू शकत नाही ज्यामध्ये परमिटिव्हिटी ४ किंवा ५ जे योग्यरित्या प्रकट होते तसेच जमिनीखालच्या खाणी शोध समस्येमध्ये हे विसरा खरोखर नाही तर प्रश्न असा आहे की आपण एम बरोबर एन ने प्रारंभ करू आणि मग त्याचा वापर करू तर हे अचूक क्वाड्रंटमध्ये जाण्यासाठी आपल्याला मदत करू शकेल परंतु जेव्हा मी एम बरोबर एनसह प्रारंभ करतो तेव्हा माझ्याकडे एक द्विमितीय जागा असते आणि जेव्हा मला जायचे असेल तेव्हा मला तेथे काही उपाय मिळाला आहे जेव्हा मला उच्च रिझोल्यूशन साठी जायचे असेल समजा मी १०० एम माझ्याकडे १०० मीटर मितीय जागा आहेमी ती १०० एम मितीय जागा आणि या १०० मीटर मितीय जागेशी कसे जुळणार विद्यार्थीः मूल्य किती आहे याची तुलना करून हो माझ्याकडे या गोष्टीचे काही मूल्य आहे विद्यार्थीः नाही सगळे बदला तर काही अर्थाने मला तो उपाय नमूना म्हणजे मला म्हणायचे येथेआहे आता तुम्ही म्हणत आहात की मला हे पुन्हा मिळवायचे आहे विद्यार्थीः उच्च रिझोल्यूशन उच्च रिझोल्यूशन रिझोल्यूशनआता मी काय करावे मला दोन रिझोल्यूशनउत्तरे मिळाले आहेत आता या दोघांना माझ्या उच्च रिझोल्यूशनचा प्रारंभिक अंदाज बनवायचा आहे ते आहे त्यानंतर मला काय करावे लागेल विद्यार्थीः मध्ये उत्तर देणे विद्यार्थीः या ग्रीड ला एक ग्रीड होय येथे ग्रीड ला एक ग्रीड तेथे केला जाऊ शकतो परंतु हे पुन्हा करण्यासाठी आणि ते पूर्ण झाले आहे आणि हे आम्हाला कधीकधी योग्य दरीत जाण्यासाठी मदत करते परंतु या दऱ्या संवेदनशील असू शकतात मी या दरीतून सुरु केले मी मी बरोबर उत्तरापर्यंत पोचलो पण मी इथं सुरू करण्याऐवजी मी इथून सुरू केले आणि मग मी इथून पुढे गेलो तर हेकाम करेल किंवा नाही विद्यार्थी पण तो चांगला अंदाज असू शकतो तो एक चांगला अंदाज आहे खरं तर हे सहसा केले जाते ठीक